आता आपल्याकडे सर्किटमध्ये दोन पोर्ट नॉनलिनियर एलिमेंट्स असल्यास इंक्रीमेंटल अनालिसीस कसे करावे ते पाहू आता एका पोर्ट एलिमेंटसह आपण पाहिले आहे की आपण ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास टेलर सिरीजच्या नॉनलिनियरिटीचा विस्तार करू शकतो हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करू शकतो पण शेवटी आपण नित्यनेमाने करतो असे नाही आपण जे केले ते प्रत्येक नॉनलिनियर एलिमेंट्ससाठी होते आपण इंक्रीमेंटल गोष्टीसाठी वैध असलेल्या समकक्षतेसह आलो आणि दोन टर्मिनल नॉनलिनियरिटीसाठी तो रेझिस्टर आहे डायोडप्रमाणे दोन टर्मिनल नॉनलिनियर घटक तो रेझिस्टर आहे आता आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे दोन पोर्ट नॉनलिनियरिटीच्या समतुल्य काय आहे हे शोधणे तर इंक्रीमेंटल सर्किटमध्ये आपण या दोन समतुल्य सर्किटद्वारे दोन पोर्टची जागा घेतो जे नक्कीच वैध आहे केवळ स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटसाठी आणि विश्लेषणासह पुढे जा आणि परिभाषानुसार आपण जे काही समकक्ष आणतो ते लिनियर असेल कारण आपण हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करू हे दोन पोर्ट नॉनलिनियरिटी आहे आणि हे व्होल्टेजेस आणि करंट आहेत आता आपल्याला माहित आहे की I1 आणि I2 हे V1 आणि V2 चे फंक्शन आहे समजा आपण काही ऑपरेटिंग पॉईंट निवडले आहेत मी V10 V20 ला आणि I10 आणि I20 ला ऑपरेटिंग पॉईंट असे परिभाषित करतो आपण याचा विचार बर्याच प्रकारे करू शकता आपण कल्पना करू शकता की आपण व्होल्टेज स्त्रोत V10 V20 ला जोडले आहे आणि हे आपल्याला I10 आणि I20 हे करंट देईल परंतु हे असे करणे आवश्यक नाही की मुळात आपल्या सर्किटमध्ये हा नॉनलिनियर घटक असतो आणि काही विशिष्ट ठिकाणी जिथे आपण विश्लेषण करणे निवडता तेथे आपण नॉनलिनियर समीकरणांचे निराकरण केले आणि निराकरण शोधले की व्होल्टेजेस आणि करंटचे कॉम्बिनेशन V10 आणि V20 आणि I10 आणि I20 असे होते मूलत हा असा पहिला मुद्दा आहे ज्यावर आपण विश्लेषण करता परंतु हे आपल्याला मदत करत असल्यास आपण यासारखे काहीतरी विचार करू शकता आणि मग आपण या व्होल्टेजेसमध्ये इंक्रीमेंट करू शकता आता या नॉनलिनियरिटीच्या व्याख्येनुसार I10 f1V10V20 असे असणे आवश्यक आहे कारण हे कोणत्याही व्होल्टेजेस आणि करंटसाठी ते वैध आहेत म्हणूनच ऑपरेटिंग पॉईंटवर ते खरे असले पाहिजे आणि I20 f2V10 V20असेल आता जसे मी म्हटल्याप्रमाणे ऑपरेटिंग पॉईंटच्या भोवताल काही इंक्रीमेंट झाली आहे याची कल्पना करू या पुन्हा V10 हा V10 ΔV1 मध्ये बदलल्याचा विचार केल्यास हे सोपे आहे V20 हा V20 ΔV2 मध्ये बदलले जात आहे आपण त्या मार्गाने त्याबद्दल विचार करू शकता परंतु ते तसेच असेल असे नाही येथे व्होल्टेज स्त्रोत जोडलेला नाही कोणत्याही कारणास्तव स्थितीत कोणताही बदल झाल्यास आपल्याकडे व्होल्टेजेस आणि करंटचा एक नवीन सेट असेल जो V10 Δ V1 असेल किंवा कधीकधी आपण लोअर केस v1 वापरता आणि V20 Δ V2 आणि करंट I10 Δ I1 असतील आणि पुन्हा कधीकधी येथे वापरलेले लोअर केस i1 दिसतील आणि I20 Δ I2 तर ते असे म्हणतात की ते ऑपरेटिंग पॉईंटवरुन बदलले जाऊ शकते आणि नक्कीच पुन्हा या व्होल्टेजेस आणि करंटना हे नॉनलिनॅरिटी परिभाषित करणारे रेलेशन पूर्ण केले पाहिजे येथे आपल्याकडे ऑपरेटिंग पॉईंट कंडिशन्स आहेत आणि आपल्याकडे इनक्रीमेंट्सच्याही अटी आहेत आता सामान्य ऑपरेन्ट अगदी सोपा आहे आतापर्यंत आपण काही नवीन समाविष्ट केलेले नाही आपण फक्त नवीन व्होल्टेजेस आणि करंट्सvoltages currents मूळ ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज आणि करंट्सoperating point voltages currents आणि काही प्रमाणात इनक्रीमेंट्स म्हणून व्यक्त केले आहेत जे स्वतः एक महत्त्वपूर्ण पाऊल नाही आता आपण टेलर सिरीजमध्ये या रेलेशनचा विस्तार करू हे अर्थातच टेलर ही दोन वेरीअबल सिरीज असेल आणि ती स्वत खूप उपयुक्त आहेत परंतु आपल्याला बर्याच गोष्टींमध्ये जाण्याची गरज नाही टेलर उदाहरणे म्हणून मी f1 घेतो सिरीज ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास किंवा जवळ हेच f2 साठी सुद्धा योग्य असेल असे आपण विस्तृतपणे सांगू तर आपल्याला काय मिळेल हे ऑपरेटिंग पॉईंट बरोबर असेल तर मी ते असे लिहितो टेलर सिरीज याशिवाय काहीच नाही आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म असतील आपल्याकडे व्हेरिएबल्सवर फर्स्ट ऑर्डर अवलंबून असेल आणि व्हेरिएबल्सवर सेकंड ऑर्डर अवलंबून असतील आता आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत म्हणून फर्स्ट ऑर्डरच्या टर्म या प्रत्येक व्हेरिएबलच्या या फंक्शनच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह V1 टाइम्स Δ V1 असतील आणि हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑपरेटिंग पॉईंटवर कॅल्क्युलेट केले जाईल कारण डेरिव्हेटिव्ह हे व्होल्टेज आणि करंटच्या आधारे बदलते आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह V2 टाइम्स Δ V2 सुद्धा असेल आणि ते देखील ऑपरेटिंग पॉईंटवर कॅल्क्युलेट केले जाईल आणि हे लिनियर किंवा फर्स्ट ऑर्डर टर्मआहेत हे व्हेरिएबलच्या दृष्टीने लिनियरआहेत जे इंक्रीमेंटल व्होल्टेज Δ V1 किंवा इंक्रीमेंटल व्होल्टेज Δ V2 आहे आणि मग आपल्याकडे हायर ऑर्डर टर्म असतील आपल्याला त्यांची चिंता करण्याची गरज नाही आपल्याकडे काही ΔV12 आणि ΔV22 यांना प्रपोर्शनल असणाऱ्या टर्म आणि काही ΔV1 ΔV2 साठी सुद्धा असतील तर या सर्व मुळात हायर ऑर्डर टर्म आहेत नक्कीच आपल्याला त्यांच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही कारण आपण यासह जे करतो ते म्हणजे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपण असे गृहित धरतो की आपल्याला नेहमीच ΔV1 चे एक लहान पुरेसे मूल्य मिळेल जे आणखी लहान आहेत कारण कल्पना खालीलप्रमाणे आहे की जर ΔV1 खूपच लहान असेल तर एखाद्या गोष्टीच्या तुलनेत ΔV12 आणखी लहान आहे आता हे डायमेंशन व्हेरिएबलने पहाण्यास सुरवात झाली आहे परंतु आपण एक डायमेन्शनलेस क्वांटीटी असल्याचे विचार करू शकता मी असे म्हणतो की एक क्वांटीटी x 1 ते 0 पर्यंत जाईलक्वांटीटी x2 देखील 1 ते 0 पर्यंत जाईल परंतु जास्त वेगाने कारण जेव्हा x 12 आहे तेव्हा x2 फक्त 0 25 आहे आणि x हा 110 आहे x वर्ग आधीपासून 1100 वगैरे आहे आणि x क्यूब आणखी वेगवान खाली जाईल आणि इतकेच तर आपण नेहमीच ΔV1 आणि ΔV2 च्या आकारावर काही मर्यादा घालू शकता जेणेकरून या हायर ऑर्डर टर्म नगण्य असतील आणि या वाढीव इन्क्रिमेंटल स्मॉल सिग्नल अनालीसिसची मर्यादा निश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे जो आपण निवडलेल्या नॉनलिनियरिटी आणि ऑपरेटिंग पॉईंटवर खूप अवलंबून असतो आणि जेव्हा मी दुर्लक्षित करणे असे म्हणतो तेव्हा माझा अर्थ असा आहे की ΔV1 आणि ΔV2 इतके लहान आहेत जेणेकरून याकडे दुर्लक्ष करता येईल आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर मी काय करावे मी ओळखतो की हे I10 म्हणजे f1V10 V20 आहे कारण ते येथूनच आले आहे तर तो भाग दोन्ही बाजूंनी रद्द करा आणि एका पोर्ट एलिमेंट प्रमाणे इन्क्रिमेंटल कॉन्टिटी ΔI1 ΔV1 आणि ΔV2 मधील संबंध आहे आणि ΔI1 आणि ΔV1 आणि ΔV2 मधील संबंध कसा आहे हे लीनियर कॉम्बिनेशन आहे ΔI1 दुसरे काही नाही तर ΔV1 आणि ΔV2 चे लीनियर कॉम्बिनेशन आहे आणि ΔI2 साठी अगदी तशाच गोष्टी घडतात मला त्या पुन्हा करण्याची गरज नाही येथे फक्त f1 ऐवजी आपल्याकडे f2 असेल तर आपणास V1 च्या संदर्भात आणि V2 च्या साठी f2 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल आणि ऑपरेटिंग पॉईंटवर पार्शियल डेरिव्हेटिव्ह्जची मूल्ये शोधावी लागतील तर नॉनलिनिअर दोन पोर्टच्या इन्क्रिमेंट वेरीअबलमधील संबंध खालीलप्रमाणे आहे तर ΔI1 म्हणजेच ऑपरेटिंग पॉईंटवर V1 च्या संदर्भात f1 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह गुणिले ΔV1 ऑपरेटिंग पॉईंटवर V2 च्या संदर्भात f1 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह गुणिले ΔV2 असतील आणि त्याचप्रमाणे ऑपरेटिंग पॉईंटवर V1 च्या संदर्भात हे f2 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर ΔI1 हे ΔV1 आणि ΔV2 चे लिनिअर कॉम्बिनेशन आहे ΔI2 हे देखील ΔV1 आणि ΔV2 चे लिनिअर कॉम्बिनेशन आहे आता अन नॉनलिनिरीटी व्यक्त करताना इनडीपेंडट वेरीअबल म्हणून आपण V1 आणि V2 निवडतो ते तसे असण्याची गरज नाही I1 आणि I2 इनडीपेंडट वेरीअबल असू शकतात किंवा ते I1 आणि V2 किंवा V1 आणि I2 यांचे मिश्रण असू शकते तर या पार्शियल डेरिव्हेटिव्हमध्ये भिन्न डायमेन्शन असतील परंतु आपल्या हेतूंसाठी आपण हा फॉर्म ठेवू जरी नॉनलिनियरिटीचे भिन्न रिप्रेझेंटेशन असले तरीही आपण लहान सिग्नल रिप्रेझेंटेशनची सहज गणना करू शकता आता नक्कीच मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण या समीकरणाच्या सेटशी परिचित आहात या सर्व गोष्टी नंतर हे काय आहे व्होल्टेजेस ΔV1 आणि ΔV2 आणि पोर्ट करंट ΔI1 आणि ΔI2 यांच्या सह लिनिअर दोन पोर्ट नेटवर्क आणि जेव्हा आपण लिनिअर दोन पोर्टबद्दल बोलता तेव्हा हे y11 Δ V1 y12 ΔV2 म्हणून व्यक्त केले जाते आणि ΔI2 हे y21ΔV1 y22 ΔV2 आहे म्हणूनच जेव्हा आपल्याकडे इनडीपेंडट वेरीअबल म्हणून व्होल्टेजेस आणि डीपेंडट वेरीअबल म्हणून करंट असतात त्यास संबंधीत पॅरामीटर्सचा संच तो y पॅरामीटर्स म्हणून ओळखला जातो कधीकधी आपण ते मेट्रिक्स स्वरूपात देखील व्यक्त करता आणि नोटेशन y11 y12 y21 आणि y22 आहे जेथे पहिली संख्या ΔI1 चा प्रभाव दर्शवते आणि दुसरा एक कारण दर्शवितो तर y12 हा ΔI1 वरील ΔV2 च्या परिणामाशी संबंधित आहे आणि स्पष्टपणे आपण या y पॅरामीटर्स आणि या पार्शियल डेरिव्हेटिव्ह दरम्यानचे नाते पाहू शकता तर ऑपरेटिंग पॉईंटवरील V1 च्या संदर्भात y11 स्पष्टपणे f1 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे y12 V2 च्या संदर्भात f1 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे या दोघांसाठीही तर शेवटी आपल्याला जे मिळेल ते एक लिनिअर दोन पोर्ट नेटवर्क आहे दोन टर्मिनल घटक किंवा एक पोर्ट घटक असल्यास आपल्याला रिझिस्टर मिळाला आता आपल्याकडे एक लिनिअर दोन पोर्ट नेटवर्क आहे आणि सर्किट समतुल्य देखील आपण लिनिअर दोन पोर्ट नेटवर्कसाठी वापरले त्यासारखेच आहे आता हे पॅरामीटर्स स्मॉल सिग्नल y पॅरामीटर्स म्हणून ओळखले जातात स्पष्ट कारणास्तव कारण हे आपल्याला स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटमधील सुसंगत संबंध सांगते हे केवळ इन्क्रिमेंटसाठी आहे जे पुरेसे लहान असतात लिनिअर रीलेशन ग्राह्य धरले जाते तर जेव्हा आपण सर्किटमध्ये एक नॉनलीनेअर दोन पोर्ट मिळवितो तेव्हा प्रथम आपण नॉनलीनेअर समीकरणे सोडवण्याच्या सामान्य वेदनादायक मार्गाने ऑपरेटिंग पॉईंट प्राप्त करतो एकदा आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट मिळाला की गोष्टी सोप्या असतात आपण फक्त एक लीनेअर दोन पोर्टने नॉनलीनेअर दोन पोर्ट बदलतो आणि दोन पोर्टचे पॅरामीटर्स म्हणजे ऑपरेटिंग पॉईंटवरील लार्ज सिग्नलच्या कॅरॅक्टरीस्टिकचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात